हे मॉड्यूल डिफरेंशियल एम्पलीफायरसाठी आहे आपण याआधीच समिंग एम्प्लीफायर पाहिले आहे जिथे आपण व्होल्टेज जोडू शकतो आणि नंतर अंतिम आउटपुट मिळवण्यासाठी आम्ही आमच्या एम्प्लिफिकेशन फॅक्टरनुसार एम्प्लिफाय करू शकतो समिंग एम्प्लीफायरसाठी प्रथम व्होल्टेज जोडले जातात आणि नंतर एम्प्लिफाय केले जातात त्याचप्रमाणे डिफरेन्शियल एम्प्लीफायरसाठी आम्ही दोन व्होल्टेजचा फरक घेतो आणि नंतर ते एम्प्लीफाय करतो वायर कसे काढायचे क्लिपर वापरणे ही योग्य पद्धत आहे त्याच्या जबड्यात ठेवा आणि फक्त दाबा सामान्यत प्रयोगशाळांमध्ये दिसणारी एक चुकीची प्रथा म्हणजे वायर तोंडात टाकणे आणि ती क्लिप करणे दुसरी योग्य पद्धत म्हणजे आटोमॅटिक क्लिपरचा वापर करणे आहे या विशिष्ट मॉड्यूलकडे परत येत आहे येथे आपण डिफरेंशियल एम्पलीफायर बघत आहोत तर डिफरेंशियल एम्पलीफायर व्होल्टेजचा फरक घेतो आणि ते एम्प्लिफाय करतो डिफरेंशियल एम्पलीफायर वापरण्याचा फायदा असा आहे की सिग्नलमधून नॉइज काढून टाकला जातो व्ही 1 आणि व्ही 2 दोन्ही नॉइजसह आहेत फरक घेताना दोन्ही सिग्नलमधून नॉइज वजा केला जातो ओप एम्प डिफरेंशियल एम्प्लीफायर किंवा ओप एम्प बेस डिफरेंशियल एम्प्लीफायर इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टींग टर्मिनलमधील फरकाच्या प्रमाणात आऊटपुट देते आणि ते गेन प्राप्त करते ते मर्यादित गेनने एम्प्लिफाय करेल आता जर मी फक्त अंतिम समीकरणाचा विचार केला तर मला काय दिसते अंतिम समीकरण R2R1 वर अवलंबून आहे तर R2R1 एक एम्पलीफिकेशन फॅक्टर आहे आणि व्होल्टेज फरक V2 V1 आहे आपण असे गृहीत धरू की V1 2V V2 4V आणि R2R1 10 Vo 10 20V मला आउटपुटला 20 व्होल्ट मिळतील का मला आउटपुटला 20 व्होल्ट मिळणार नाही कारण माझा बायस व्होल्टेज 15V आहे बरोबर पण माझ्याकडे V2 3V असल्यास काय मग Vo 10V मला हे मिळेल का मला हे मिळेल म्हणून जर तुम्हाला सूत्र आठवले तर तुम्ही खूप सोपे डिफरेंशियल एम्पलीफायर सॉल्व्ह करू शकता आता आपण पाहूया की जर तुम्हाला डिफरेंशियल एम्प्लीफायर वापरायचा असेल आणि प्रयोगाच्या दृष्टीने ते काम करत आहे की नाही हे बघायचे असेल तर प्रयोग कसा करायचा आपण डिफरेंशियल एम्पलीफायरच्या गेनची गणना कशी करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किटला जोडले पाहिजे तर सर्किटकडे पुन्हा एकदा वळूया आपल्याला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किट जोडायचे होते १ व्होल्ट पिक टू पिक साइन वेव्ह १ किलोहर्ट्झ फ्रिक्वेंसी V1 ला ऎप्लाय करा आपण 1 व्होल्ट पिक टू पिक ऎप्लाय करत आहोत उच्च आणि खालच्या एम्पलीट्युडसाठी पुन्हा प्रयोग करा आणि निरीक्षण नोंदवा तर ब्रेडबोर्डवर आपण हा प्रयोग कसा करायचा ते पाहूया आणि आपण या विशिष्ट डिफरेंशियल एम्पलीफायरची मूल्ये लक्षात घेऊ तुम्ही चार रेजिस्टर्स पाहू शकता का एक RF किंवा आर R2 आहे एक R1 आहे दुसरा R2 आहे दुसरा R1 आहे तर आपले सूत्र आहे Vo R2R1 तर त्याने या चार रेजिस्टरला या ऑपरेशन एम्पलीफायरशी जोडले आहे आणि त्याने या एम्पलीफायरला बायस व्होल्टेज म्हणून 15V लावले आहे आणि मग आपण इनपुट काय आहे आणि आउटपुट व्होल्टेज काय आहे ते पाहू आपल्याला डिसी पॉवर सप्लाय वापरावा लागतो आपण येथे फंक्शन जनरेटर वापरण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही ऑसिलोस्कोप वापरू शकतो किंवा मिलिमीटर वापरू शकतो तर आपण 15 ला जोडूया म्हणून आपण पाहता की हा प्रयोग करण्याचा योग्य मार्ग आहे वीज पुरवठा बंद आहे दुसरी पायरी काय आहे आता तुम्ही V1 ला १ व्होल्ट पिक टू पिक साइन वेव्ह ऎप्लाय करा म्हणून जर तुम्ही प्रयोग मंडळाकडे परत आलात तर तुम्हाला फंक्शन जनरेटर दिसेल आपण येथे पाहू शकता एम्पलीट्युड ते आधीच १व्होल्ट पिक टू पिक फ्रिक्वेन्सी 1 किलोहर्ट्झ लिहिलेले आहे आता हे विशेष एक चॅनेल आहे दुसरा चॅनेल तो 2 व्होल्ट पिक टू पिक ऎप्लाय करेल तर आम्ही फक्त फंक्शन जनरेटर एड्जस्ट करत आहोत आता पुन्हा 1 किलोहर्ट्झ समान आहे परंतु आपल्याला व्होल्टेज बदलावे लागले आपल्याला एम्पलीट्युडचे बटण दाबावे लागेल आणि नंतर आपले व्होल्टेज बदलावे लागेल येथे ते 2 व्होल्ट पिक टू पिक आहे पूर्वी ते एका चॅनेलसाठी 1 व्होल्ट होते दुसरे चॅनेल 2 व्होल्ट पिक टू पिक आहे म्हणून जर तुम्हाला दोन्ही चॅनेल पाहायचे असतील तर तुम्ही ते देखील पाहू शकता आम्ही आता एका चॅनेलला 1 व्होल्ट आणि दुसरा व्होल्ट दुसऱ्या चॅनेलला जोडले आहे तुम्ही पाहू शकता कि इथे चॅनेल १ ला १ व्होल्ट ऎप्लाय केला आहे चॅनेल 2 ला 2 व्होल्ट ऎप्लाय केला आहे दोन्ही चॅनेलसाठी 1 kHz फ्रिक्वेन्सी फेज 0 डिग्री ऑफसेट 0 मिलीवोल्ट आहे आता तो हे व्होल्टेज इनपुट सिग्नल डिफरेन्शियल एम्पलीफायरला जोडेल तर तुम्ही पुन्हा एकदा सर्किटकडे वळू शकता हे १ व्होल्ट आणि २ व्होल्ट हे फंक्शन जनरेटरमधून येत आहे तुम्ही या डिफरेंशियल एम्प्लीफायरचे इनपुट सिग्नल म्हणून १ व्होल्ट आणि २ व्होल्ट ऎप्लाय केले तर आपल्याला फंक्शन जनरेटरसह V1 V2 आणि ग्राउंड कनेक्ट करावे लागेल म्हणून जेव्हा तुम्ही प्रोब घेता तेव्हा प्रोब कार्यरत आहे की नाही हे पाहण्याचा नेहमी प्रयत्न करा तुम्ही प्रोब योग्य रीतीने जोडणे आवश्यक आहे तर तुम्हाला समजत असेल की ऎप्लाय केलेले व्होल्टेज कार्य करत आहे की नाही तर असे समजू नका की एकदा आपण १ व्होल्ट ऎप्लाय कि काम झाले तुम्हाला ते ऑसिलोस्कोपने तपासावे लागेल तुम्हाला ते तुमच्या मल्टीमीटरने तपासावे लागेल प्रोब योग्यरित्या सेट केले आहेत का ते पहा आणि नंतर तुम्ही ते सर्किटला ऎप्लाय करा म्हणून एकदा तुम्ही प्रोब ठीक असल्याची खात्री केली की तुम्ही V ला V1 म्हणून १ व्होल्ट ऎप्लाय करू शकता चॅनेल १ ते V1 पर्यंत दुसरा २ व्होल्ट आहे तर दुसरे टर्मिनल ग्राउंड होईल नंतर आपल्याला २ व्होल्ट कनेक्ट करावे लागेल तो ग्राउंडला ग्राउंडशी जोडत आहे आणि तो सिग्नलला सिग्नल जोडत आहे त्याने 2 व्होल्ट ऎप्लाय केले आहेत आता तो हे 2 व्होल्ट ऎप्लाय करेल जे तुम्ही पाहू शकता की तो ते V2 ला आणि काळा ग्राउंडला जोडतो तर आता आपण V1 आणि V2 ऎप्लाय केले आहेत आणि तेथे एक ग्राउंड सिग्नल आहे आता आम्ही काय मोजतो आम्हाला डिफरेन्शियल एम्पलीफायरचे आउटपुट मोजावे लागेल म्हणून तो डिफरेन्शियल एम्पलीफायरच्या आउटपुटशी कनेक्ट करत आहे तर आपण काय पाहतो आउटपुट कुठे आहे आउटपुट सुमारे 1 व्होल्ट पिक टू पिक आहे आम्ही V2 ला 2 व्होल्ट ऎप्लाय केले आहे आम्ही V1 ला 1 व्होल्ट ऎप्लाय केले आहे आपल्याला २ १ १ V मिळत आहे कारण येथे मिळणारा गेन 1 आहे आम्ही येथे जो गेन मिळवला आहे तो 1 आहे याचा अर्थ जर तुम्ही R3 सर्किटकडे परत आलात तर 1 किलो ओहम आहे R4 1 किलो ओहम आहे याचा अर्थ तुमचा गेन R3R4 11 1 असेल गेन 1 आहे म्हणून मी ते पुन्हा एकदा इथे लिहीन Vout gain 1V ऑसिलोस्कोपमध्ये आपल्याला 1 व्होल्ट दिसतो मी काय लिहू 1 व्होल्ट 2 व्होल्ट Vout 1 व्होल्ट आहे डिफरेन्शियल गेन 1 बरोबर आहे म्हणून गेन 1 आहे आम्ही सी एम आर आरची चिंता करणार नाही कारण हा प्रयोग कॉमन मोड रिजेक्शन रेशो समजण्यासाठी नाही तर डिफरेंशियल एम्पलीफायर समजून घेण्यासाठी हे प्रयोग आहेत तर आपण एक वेगळा प्रयोग करू जिथे आम्हाला कॉमन मोड रिजेक्शन रेशो समजेल तर येथे माझा गेन 1 आहे आता आपण व्होल्टेज बदलूया चला V1 आणि V2 साठी वेगवेगळी वैल्यू ऎप्लाय करूया तुम्हाला जे आवडते ते फक्त ऎप्लाय करा मी त्याला स्वातंत्र्य देतो आणि तो त्याच्या समजुतीप्रमाणे व्होल्टेज ऎप्लाय करत आहे तर आऊटपुटला काय होते ते पाहू तर ते अत्यंत मनोरंजक आहे चला तर आपण ते पाहूया ठीक आहे तर आपण इनपुट सिग्नल म्हणून कोणते व्होल्टेज ऎप्लाय केले आहे ते पाहूया त्याने 1 व्होल्ट आणि 3 व्होल्ट ऎप्लाय केले आहेत चॅनेल 1 ला 1 व्होल्ट आहे चॅनेल 2 ला 3 व्होल्ट आहे या प्रकरणात जेव्हा आपण व्होल्टेज 1 व्होल्ट आणि 3 व्होल्ट बदलता तेव्हा डिफरेन्शियल एम्पलीफायरचे अपेक्षित आउटपुट काय असेल आपण थोडेसे थेरिओटिकली विचार केला तर आउटपुट हा 3 1 2 असेल तर गेन म्हणजे काय गेन 1 आहे आणि आउटपुट 2 व्होल्ट असावे आता आउटपुट काय आहे ते पाहू आपण ऑसिलोस्कोपवर लक्ष केंद्रित करू शकता हे 2 व्होल्टच्या आसपास आहे पुन्हा हे असे का आहे कारण आपल्याकडे रेजिस्टन्स आहेत जे कदाचित 1 किलो ओहम असतीलच याची शक्यता नाही तुम्ही पाहू शकता कि हा टॉलरन्स किती परिणामकारक आहे बरोबर 1 हजार ओहम आणि 950 ओहम गेन बदलतील आपल्याला समान गेन मिळू शकत नाही कारण गेन 1 आहे म्हणून नेहमी समजून घ्या की लहान बदल लहान टॉलरन्स जे तुम्ही रेजिस्टन्स मूल्यामध्ये पाहता ते तुमच्या एकूण आउटपुटवर लक्षणीय फरक पाडतील तर 1 96 आणि 2 व्होल्टमध्ये 0 04 व्होल्ट फरक आहे जेव्हा आपण सेन्सरच्या संवेदनशीलतेचा विचार करता तेव्हा हा एक मोठा फरक असतो म्हणूनच आपल्या अचूक रेजिस्टरची निवड अत्यंत महत्वाची आहे तर डिफरेंशियल एम्पलीफायरकडे पुन्हा एकदा वळूया आपण काय पाहतो दुसऱ्या प्रकरणात त्याने 1 व्होल्ट आणि 3 व्होल्ट ऎप्लाय केले आहे आउटपुट 1 96 व्होल्ट बरोबर होते आणि जर मी गेनची गणना केली तर हा प्रॅक्टिकल गेन आहे विशेष गेन 1 96 ला 2 ने विभाजित केला जाईल 3 1 2 पहा म्हणजे जे जवळजवळ 1 च्या आसपास आहे म्हणून माझा गेन 1 आहे खरं तर आम्हाला आधीच माहित आहे थेरिओटिकली गेन 1 आहे प्रायोगिकरित्या ते 1 नाही 1 च्या जवळ असेल ठीक आहे तर हा प्रयोग डिफरेन्शियल एम्पलीफायरच्या गेनची गणना कशी करायची हे दर्शवितो आम्ही डिफरेंशियल एम्पलीफायर निवडले कारण ते व्होल्टेजमधील फरक घेते एम्पलीफायर फीडबॅक रेजिस्टर आणि इनपुट रेजिस्टरचे मूल्य बदलून आपण व्होल्टेजचा गेन बदलू शकतो जो व्होल्टेजचा फरक आहे तर मला आशा आहे की तुम्हाला डिफरेंशियल एम्पलीफायरचे कार्य समजले असेल आणि आपण दुसरा प्रयोग पाहू आणि इन्स्ट्रुमेंटेशन एम्पलीफायर काय आहे ते समजून घेऊ हे एक डिफरेंशियल एम्पलीफायर आहे तर मला आशा आहे की तुम्हाला डिफरेंशियल एम्पलीफायरचे कार्य समजले असेल कि ते कसे उपयुक्त आहे आणि तुम्ही फंक्शन जनरेटरमधून सिग्नल कसे बदलू शकता तुम्ही ऑसिलोस्कोप कसे वापरू शकता ते पाहण्यासाठी बायस व्होल्टेज काय आहेत आपण मल्टीमीटर कसे वापरू शकतो आपण प्रोब कसे वापरू शकता आपण वायर कसे वापरू शकता माझ्याकडे असलेले डिव्हाइस किंवा माझ्याकडे असलेली उपकरणे किंवा माझ्याकडे असलेले साधन वापरून वायर कशी काढायची म्हणून स्वतः गोंधळून जाऊ नका आणि शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग आपल्या स्वतःच्या भाषेत केला जातो इंग्रजी हे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण संवाद साधू शकतो परंतु प्रत्येक गोष्ट केवळ इंग्रजीमध्ये समजून घेणे अनिवार्य गोष्ट नाही हे सर्व कंसेप्ट समजून घेण्याबद्दल आहे म्हणून हे लक्षात ठेवून आपण हे व्याख्यान पूर्ण करू आणि मला आशा आहे की तुम्हाला पुढे चांगला वेळ मिळेल आणि तुम्ही अधिक गोष्टी शिकाल आणि मी तुम्हाला नवीन प्रयोग दाखवत राहीन जो तुम्हाला ओप एम्पचे कंसेप्ट समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि सर्वसाधारणपणे त्यांचे एप्लिकेशन आणि इंडिकेटर सर्किट जे पुन्हा आपले ऑपरेशन एम्पलीफायर आहे तर आपण पुढच्या मॉड्यूलमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही आपली काळजी घ्या धन्यवाद